तर आतापर्यंत आम्ही इच्छित करंटवर दोन प्रकारचे ट्रान्झिस्टर बाईस करण्याबद्दल चर्चा केली आहे एका प्रकरणात आम्हाला ड्रेन टर्मिनलवर इच्छित आणि वास्तविक करंटमधील फरक आणि गेटवर फीडबॅक सेन्स करायचा आहे दुसऱ्या प्रकरणात आम्हाला सोर्स टर्मिनलमधील फरक आणि सोर्समध्ये फीडबॅक सेन्स करायचा आहे आणखी दोन व्हेरायटीज शक्य आहेत त्यापैकी एक म्हणजे ड्रेनला सेन्स करायचे आणि सोर्स टर्मिनलला फीडबॅक द्यायचा तर असे म्हणूया की आमच्याकडे ट्रान्झिस्टर आहे आणि आम्ही सोर्स टर्मिनलला फीडबॅक देत असल्यामुळे आम्ही गेट एका निश्चित व्होल्टेज VG0 वर ठेवतो आता आम्हाला ड्रेनवर करंटचा फरक सेन्स करायचा आहे तर आपल्याकडे ID आहे त्यामुळे करंटचा फरक सेन्स करून घेण्यासाठी आम्ही करंट सोर्स I0 जोडतो हा गेट काही पुरवठा व्होल्टेजला जोडलेला आहे आणि आता मी पाहिल कि ड्रेन नोडचे काय होते परंतु हे सोर्स व्होल्टेज Vs आहे म्हणून जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर वास्तविक ड्रेन करंट इच्छित करंटपेक्षा जास्त असेल तर आपण VGS कमी करणे आवश्यक आहे आम्ही VGS कमी केल्यास ड्रेनचा करंट कमी होईल आता VGS VG0 Vs च्या बरोबरीचे आहे याचा अर्थ असा आहे की VGS कमी करण्यासाठी आम्हाला Vs वाढविणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे जर ID खूपच लहान असेल तर ID I0 पेक्षा लहान असेल तर आम्हाला ड्रेन करंट वाढविणे आवश्यक आहे आणि आम्ही Vs चे मूल्य कमी करुन ते करू तर अशी ही कृती करून आपल्याला सोर्सजवळ काय पाहिजे ते आहे आता ड्रेनमध्ये खरोखर काय होते I0 आणि ID मधील फरक या कॅपेसिटर Cp मध्ये वाहतो ज्यात या नोडवर पॅरासिटिक कॅपेसिटेन्स असते आता जर ID खूप मोठा असेल तर ID I0 पेक्षा मोठा असेल तर हा करंट निगेटिव्ह असेल करंट या कॅपेसिटरच्या टॉप लीडमधून बाहेर काढला जाईल म्हणून जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर ड्रेन व्होल्टेज VD कमी होईल आणि उलट होईल जर ID I0 पेक्षा कमी असेल तर ड्रेन व्होल्टेज वाढेल आता तुम्ही पाहता की VD कमी करणे हा एक संकेत आहे की ड्रेन करंट आवश्यक असलेल्यापेक्षा मोठा आहे आणि अशा परिस्थितीत आपण वास्तविक Vs वाढविणे आवश्यक आहे तर आम्हाला सोर्स पाहिजे असलेल्या बदलाचा सेन्स ड्रेनमध्ये घडण्याच्या विरूद्ध आहे म्हणून जर VD कमी होते तर आम्हाला Vs वाढविणे आवश्यक आहे आणि जर VD वाढत असेल तर आपण Vs कमी करणे आवश्यक आहे VD कमी होते याचा अर्थ असा की ID I0 पेक्षा मोठा आहे आणि याचा अर्थ असा की Vs वाढविणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे जर VD वाढते याचा अर्थ ID I0 पेक्षा लहान आहे आणि तो कमी होणे आवश्यक आहे तर आपण हे कसे साध्य करू आमचा अर्थ असा आहे की काही ब्लॉक हे त्याचे इनपुट घेते जे ड्रेन व्होल्टेज आहे आणि आउटपुट देते जे सोर्स व्होल्टेज आहे आणि त्यातही हे वर्तन असणे आवश्यक आहे म्हणजेच जर VD कमी होते Vs वाढले पाहिजे वगैरे वगैरे समजा या ब्लॉकचे जे काही आहे ते इनपुट आणि आउटपुट टर्मिनल आहेत तर आउटपुट विरूद्ध इनपुट जे आऊटपुटमधील व्होल्टेज विरूद्ध इनपुटमधील व्होल्टेज आहे त्याचे असे कॅरॅक्टरिस्टिक्स असावे म्हणजे जर हा Vin वाढला तर Vout जे त्या सोर्सकडे ड्राईव्ह केले कमी होते दुसर्या शब्दांत त्याचा निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन असणे आवश्यक आहे म्हणून आपण एम्पलीफायर किंवा काही ब्लॉकचा वापर करुन सोर्स ड्राईव्ह केला पाहिजे जो ड्रेन व्होल्टेजद्वारे ड्राईव्ह केला जातो आणि यामुळे निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन असणे आवश्यक आहे जेणेकरून भिन्नतेचा अर्थ येथे दर्शविला जाईल तर हे आमच्या मूळ प्रकरणापेक्षा किंचित क्लिष्ट आहे आम्ही चर्चा केलेली सर्वात पहिली घटना आम्ही ड्रेनवर पाहिली आणि परत गेटला दिले आम्हाला गेटवर बदलण्याची भावना म्हणजे ड्रेनमध्ये बदल होण्यासारखे होते तर आम्ही सर्वसाधारणपणे पॉजिटीव्ह इन्क्रिमेंटल गेनसह ते कनेक्ट करू शकतो आणि थेट कनेक्शन देखील ठीक होते या प्रकरणात थेट कनेक्शन निश्चितपणे कार्य करणार नाही आणि आपल्याला ड्रेन आणि सोर्स दरम्यान निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेनची गरज आहे तर हे किंचित क्लिष्ट आहे आम्ही सामान्यपणे हे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसाठी वापरत नाही परंतु या रचना सर्किटमध्ये बर्याच ठिकाणी आढळतात हे कसे करावे याचे मी एक उदाहरण सांगेन हे VG0 वर आहे गेटवर काही बायस व्होल्टेज आणि हे I0 आहे मी म्हटल्याप्रमाणे मी हे घ्यावे त्याने निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेनमधून जावे आणि सोर्स ड्राइव्ह करावा तेथे बरेच आणि बरेच पर्याय शक्य आहेत मी एक ऑप अँप वापरुन एक विशिष्ट पर्याय काय वापरेन आणि मी गृहित धरतो की आपण एक आदर्श ऑप अँपच्या संकल्पनेशी परिचित आहात नसल्यास कृपया मूलभूत इलेक्ट्रिकल सर्किटमधील संबंधित व्याख्यानमालेवर जा आदर्श ऑप अँप मी याचे वर्णन अगदी थोडक्यात येथे करेन दोन टर्मिनल दरम्यान इनपुट Vd आहे यात दोन इनपुट टर्मिनल आहेत आणि डिफरंन्स व्होल्टेजला Vd म्हणतात इनपुट टर्मिनल अधिक आणि वजासह चिन्हांकित केले आहेत आणि हे डिफरंन्स व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज Vo आहे आता याचा अर्थ असा आहे की जर ऑप अँप निगेटिव्ह फीडबॅकमध्ये ठेवायचा असेल तर याचा अर्थ काय आहे ऑप अँपच्या सभोवताल काही सर्किटरी आहे आपण ऑप अँप शिवाय इतर कोणत्याही गोष्टी वापरु शकत नाही तर ऑप अँपच्या भोवती थोडीशी सर्किटरी आहे Vo त्याच्याशी जोडला जाईल आणि ऑप अँपचे इनपुट टर्मिनल देखील त्यास जोडले जातील निगेटिव्ह फीडबॅकचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की उर्वरित सर्किट जे काही आहे ते असे आहे की Vo वाढल्यास Vd कमी होते दुसऱ्या शब्दांत याचा निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन आहे तो प्रत्यक्षात गेन नाही आपल्याला हे करणे आवश्यक आहे की Vd जे या ब्लॉकचे आउटपुट आहे जोपर्यंत या ब्लॉकचा संबंध आहे आपण याचा विचार आउटपुट आणि इनपुट म्हणून करू शकता आणि हा ब्लॉक असा असावा की जर इनपुट वाढले तर त्याचे आउटपुट कमी होईल फीडबॅक सर्किटद्वारे Vo वाढल्यामुळे हे Vd कमी होणे आवश्यक आहे जर तेच प्रकरण असेल तर आदर्श ऑप अँपच्या बाबतीत Vd शून्यावर जाईल म्हणजे या दोन टर्मिनल्समधील फरक ओप अँपद्वारे शून्य करण्यास भाग पाडले जाईल आणि Vd ची सक्ती शून्यावर आणण्याची ही संकल्पना वर्च्युअल शॉर्ट म्हणून ओळखली जाते आता दोन नोड्स एकमेकांना शॉर्ट केले असल्यास अर्थात त्याच व्होल्टेजवर असेल ऑप अँपच्या बाबतीत निगेटिव्ह फीडबॅक कार्य करताना हे दोन टर्मिनल एकत्र जोडले जात नाहीत त्यांना जोडणारे कोणतेही वायर नाही परंतु या ऑप अँप आणि निगेटिव्ह फीडबॅक एकत्र या दोन व्होल्टेजना अगदी सारखे करण्यास भाग पाडतील आणि तेच आदर्श ऑप अँप करते रिअल ऑप अँपच्या बाबतीत Vd खूपच लहान होईल परंतु अगदी शून्य नाही आदर्श ऑप अँपच्या बाबतीत ते शून्य होते या गोष्टी मूलभूत इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये अधिक तपशीलात वर्णन केल्या आहेत किंवा आपण काही पुस्तके वाचू शकता ज्यात ऑप अँपचे वर्णन दिलेले आहे तर मी फीडबॅक पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक वापरणार आहे मी जे केले ते म्हणजे मी ड्रेन व्होल्टेज घेतला त्यास ऑप अँपच्या एका इनपुटला दिले आणि ऑप अँपच्या आउटपुटसह सोर्स ड्राइव्ह केला ऑप अँपचे इतर इनपुट मी त्याला Vd0 म्हणतो मुळात मी आत्तापर्यंत संबंधित म्हणून हे काही निश्चित बायस व्होल्टेज आहे हे Vd0 आहे आता सर्किट कशा प्रकारे कॉन्फिगर करावे अर्थात सर्व प्रथम आम्हाला आधीच माहित आहे की ड्रेनपासून सोर्सपर्यंत इन्क्रिमेंटल गेन निगेटिव्ह असणे आवश्यक आहे तर हे निगेटिव्ह टर्मिनल असल्याचे दिसते म्हणून डाव्या बाजूला टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल आहे ऑप अँपच्या दृष्टीकोनातून आपण त्याचे परीक्षण देखील करू शकता आणि आपण त्याच निष्कर्षावर पोहोचू शकता तर काय व्हायला हवे ते म्हणजे Vd वाढल्यास Vs कमी करणे आवश्यक आहे जे आपल्याला सांगते की ऑप अँपचा अर्थ त्यासारखे असणे आवश्यक आहे आता मी तुम्हाला फक्त ऑप अँप बद्दल जे वर्णन केले त्यानुसार या पोलॅरिटीमधील व्होल्टेज डिफरंन्स VD0 VD आहे आणि आता मी उर्वरित सर्किटचे विश्लेषण करीन येथून पुढे हे ऑप अँपचे आउटपुट आहे ज्याला मी Vs म्हणेन आता जर Vs वाढले तर काय होते येथे हा ID प्रत्यक्षात कमी होईल कारण गेट सोर्स व्होल्टेज कमी होईल आणि त्या प्रकरणात I0 वजा ID या कॅपेसिटरमध्ये जाईल आणि ड्रेन व्होल्टेज वाढवेल ड्रेन व्होल्टेज वाढेल आणि ऑप अँपचा व्होल्टेज डिफरंन्स जर ऑप अँपची चिन्हे अशी असतील तर ऑप अँपच्या व्होल्टेजमधील डिफरंन्स VD0 VD आहे आणि हे कमी होईल तर निगेटिव्ह फीडबॅकसाठी ते योग्य अर्थाने आहे निगेटिव्ह फीडबॅकसाठी आपण ऑप अँपच्या चिन्हांचे मूल्यांकन करण्याचे मार्ग म्हणजे आपण काही प्रकारचे चिन्हे गृहित धरू आणि नंतर आपण कार्य करू आणि नंतर पहा की Vo वाढल्याने हा व्होल्टेज डिफरंन्स कमी होतो किंवा नाही म्हणून जर मी अशी चिन्हे निवडली तर Vs वाढल्यामुळे ID कमी होईल ज्यामुळे ड्रेन व्होल्टेज वाढेल ज्यामुळे येथे डिफरंन्स व्होल्टेज Vd हे Vd येथे कमी होईल तर तो निगेटिव्ह फीडबॅक आहे तर ऑप अँपची योग्य चिन्हे अशी आहेत म्हणूनच कॉन्स्टन्ट करंट I0 वर ट्रान्झिस्टरला बाईस करण्याचा हाच प्रकार आहे ड्रेनला सेन्स करणे आणि सोर्सला फीडबॅक देणे